तर गेल्या व्याख्यानात आपण बॅटन प्रणालीच्या रचना पद्धतीवर चर्चा केली आहे तर बॅटन प्रणालीमध्ये मुळात आपल्याला ज्याची रचना करण्याची आवश्यकता आहे ती म्हणजे बिल्ट अप विभागासाठी दोन कॉम्प्रेशन मेंबर मधील अंतर शोधणे आणि नंतर बॅटन मेंबर मधील अंतर शोधण्यासाठी बॅटन प्लेट्स एका विशिष्ट अंतरावर उपलब्ध होतील मग दोन बॅटन मेंबर मधील हे अंतर शोधावे लागेल आणि नंतर आपल्याला बॅटन मेंबर चे परिमाण शोधणे आवश्यक आहे बॅटनच्या मेंबर चा आकार म्हणजे बॅटनची खोली बॅटनची जाडी आणि बॅटनची लांबी आणि हे खरेतर आपण बोल्ट जोडणीसाठी जात आहोत की वेल्ड जोडणीसाठी जात आहोत यावर अवलंबून आहे त्यावर अवलंबून आपल्याला बॅटनचे परिमाण शोधावे लागेल आणि एकदा बॅटनचे परिमाण पूर्ण झाले की बॅटन इतके भार वाहून नेण्यास सक्षम आहे की नाही हे तपासणे आवश्यक आहे एकदा ते झाले की जर बॅटन हे बॅटनचे परिमाण ताकदीच्या दृष्टिकोनातून असेल तर आपण जोडणीच्या रचनेसाठी जाऊ बॅटनची जोडणी म्हणजे बॅटन आणि कॉम्प्रेशन मेंबर यांच्यातील जोडणी तर आपण सांगितल्याप्रमाणे जोडणी दोन प्रकारची असू शकते एक वेल्ड जोडणी आणि दुसरी बोल्ट जोडणी तर जोडण्यांच्या प्रकारानुसार आपण कोणत्या प्रकारची फोर्सेस विकसित होत आहेत कोणत्या प्रकारचे स्ट्रेस विकसित होत आहेत हे शोधण्याचा प्रयत्न करू खरं तर स्ट्रेस मुळात शिअर स्ट्रेस असेल आणि बेंडिंग स्ट्रेस दिसून येईल आणि आपल्याला कम्बाइंड स्ट्रेस समतुल्य स्ट्रेस शोधावा लागेल आणि मग तो आकार आहे की नाही हे पाहावे लागेल तर ही अशी कार्यपद्धती आहे जिची आपण चर्चा केली आहे आता बोल्ट जोडणीचा तपशील आणि वेल्ड जोडणीचा तपशील कसा शोधायचा हे पाहण्यासाठी मी या व्याख्यानातील एक उदाहरण आणि या व्याख्यानानंतरचे दुसरे उदाहरण पाहणार आहे आज आपण बोल्ट जोडणीच्या तपशीलावर चर्चा करणार आहोत तर आपण हे उदाहरण पाहूया तर येथे आपल्याला 10 मीटर लांबीच्या स्तंभाची रचना करावी लागेल आणि जो 1150 किलो न्यूटन वाहून नेण्यात आला आहे आणि स्तंभ स्थितीत मर्यादित आहे परंतु दोन्ही टोकांच्या दिशेने नाही तर रिस्ट्रेन्ट ची अट दिली जाते आता मागे मागे ठेवलेल्या चॅनेल च्या विभागांचा वापर करून तयार केलेल्या स्तंभाची रचना करा आणि नंतर बोल्ट जोडणीचा वापर करून नमुना पट्ट्यांची रचना करा तर दोन भाग आहेत एक म्हणजे स्तंभाची रचना करणे म्हणजे आपल्याला हे माहित असले पाहिजे की आपल्याला चॅनेल विभाग परत परत वापरावे लागतील त्यामुळे चॅनेल च्या विभागाचा आकार किती आहे आणि अंतर किती आहे हे आपल्याला जाणून घ्यावे लागेल जेणेकरून दिलेला भार विभागाद्वारे सहन केला जाऊ शकेल तर हा पहिला भाग आहे जो आपल्याला आधीच माहित आहे की तो कसा करायचा आणि दुसरा भाग म्हणजे आपल्याला बोल्ट कनेक्शन वापरून पॅटर्न प्लेट्सची रचना करावी लागेल तर पहिला भाग मी जाईल म्हणजे मी खूप लवकर जाईल जे आपल्याला माहित आहे परंतु आपल्याला यातून जावे लागेल कारण आपल्याला पॅटर्न प्लेटची परिमाणे जाणून घ्यावी लागतील आणि इतर गोष्टींचा अर्थ दोन मेंबर मधील अंतर आणि कॉम्प्रेशन मेंबर आकार जोपर्यंत आपल्याला माहित नाही की आपण पॅटर्न प्लेटचे परिमाण शोधू शकणार नाही तर पॅटर्न प्लेटचे परिमाण शोधण्यासाठी आपल्याला हे माहित असणे आवश्यक आहे तर प्रथम माफ करा आपण पॅटर्न प्लेट कॉलम डायमेंशनची गणना करू आणि ते अंतर आहे म्हणून जर आपल्याला असे दिसले की रिस्ट्रेंट स्थितीनुसार लांबी प्रभावी असेल तर ती फक्त 1 गुणिले वास्तविक लांबी असेल तर ते 10000 मिलीमीटर असेल आणि बल 1150 किलो न्यूटन दिले जाईल तर मी आवश्यक क्षेत्र शोधू शकतो तर त्या आवश्यक क्षेत्रातून मी एक विशिष्ट विभाग निवडू शकतो कारण चॅनेल विभाग सांगितला जातो तर आवश्यक क्षेत्र पूर्ण करण्यासाठी आपण ISMC 350 निवडू शकतो आणि ज्याच्या परिमाणांचा अर्थ क्रॉस सेक्शनल गुणधर्म दिले आहेत तर वैयक्तिक चॅनेल विभागांचे क्रॉस सेक्शनल गुणधर्म दिले आहेत आता आपल्याला एकत्रित विभागाचे क्रॉस सेक्शनल गुणधर्म शोधण्याची गरज आहे तर हे शोधण्यासाठी की आपण प्रथम एकत्रित विभागाचे क्षेत्रफळ शोधू जे 2 गुणिले 5366 चौरस मिलिमीटर आहे नंतर आपल्याला L भागिले R L भागिले R Z Z Z असे सापडेल आणि लॅशिंग प्रणालीसाठी प्रभावी स्ट्रेस गुणोत्तर 10 टक्क्यांनी वाढवले जाईल त्यामुळे जर आपण बॅटन प्रणालीसाठी वाढवली तर त्यात 10 टक्क्यांनी वाढ होईल तर ते 80 53 असेल लक्षात ठेवा की लेशिंग पद्धतीसाठी त्यात 5 टक्क्यांनी वाढ केली जाते आणि बॅटन प्रणालीसाठी लेपित व्यवसायानुसार त्यात 10 टक्क्यांनी वाढ केली जाते तर आपण 1 1 ने गुणाकार केला आहे बरोबर आता प्रभावी पातळपणाचे प्रमाण 180 पेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे आता या प्रभावी स्लेंडरनेस रेशोसह आणि जर मी FI 250 साठी असेल तर आपण बक्लिंग क्लास सी वापरून डिझाइन कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेस शोधू शकतो तक्ता 9 सी वरून आपण रचनाची संकुचित शक्ती 135 म्हणून शोधू शकतो 2 MPa आणि नंतर आपण भार वाहून नेण्याची क्षमता P शोधू शकतो जी Ae गुणिले FCD म्हणून 1451 किलो न्यूटन येत आहे जी 1200 किलो न्यूटनपेक्षा जास्त आहे तर हे ठीक आहे तर अशा प्रकारे भार वाहून नेण्याची क्षमता आढळते याचा अर्थ असा की जर आपल्याला असे आढळले की भार वाहून नेण्याची क्षमता ठीक आहे याचा अर्थ असा की आपण जो विभाग निवडला आहे तो ठीक आहे आता आपल्याला 2 चॅनेल च्या विभागामधील चॅनेल चे अंतर शोधायचे आहे तर आपल्याला माहित आहे की 2 I Z Z हे 2 गुणिले I y y अधिक A गुणिले S भागिले 2 अधिक C y y संपूर्ण वर्ग होईल कारण जर आपल्याला माहित असेल की हा 2 चॅनेल विभाग आहे तर आता हा S आहे तर जर मला या अक्षाच्या दरम्यान I I y y शोधण्याची गरज असेल तर मला या पैकी I y अधिक A r वर्ग r हा S भागिले 2 अधिक C y y बरोबर आहे हे शोधावे लागेल तर त्यांची बरोबरी करून मी S चे मूल्य 218 4 मिलिमीटर म्हणून शोधू शकतो तर आपण 220 मिलीमीटरचे अंतर वापरू शकतो म्हणून जर आपण 220 मिलीमीटरचे अंतर वापरले तर आवश्यक भार समान दिशेने वाहून नेला जाऊ शकतो आणि समान भार वाहून नेला जाऊ शकतो आता आपल्याला बॅटनचे अंतर शोधायचे आहे तर कलम 7 3 मध्ये असे सांगितले जाते की C भागिले r y y हे 0 7 लॅम्बडा पेक्षा कमी असावे आणि 50 पेक्षा कमी असावा तर 0 7 लँबडा आपल्याला माहित आहे तर C C म्हणजे 2 बॅटनमधील अंतर तर जर आपण रेखांशाच्या दिशेने पाहिले तर जर आपल्याकडे येथे बॅटन असेल आणि जर येथे बॅटन असेल तर C हे 2 बॅटनच्या केंद्रापासून 2 बॅटनच्या प्रणालीमधील मध्य अंतरापर्यंतचे अंतर असेल तर हा C आपल्याला शोधायचा आहे आणि C स्थानिक गोंधळात टाकणाऱ्या अधिकारांना प्रतिबंधित करण्याच्या साधनांच्या आधारे शोधला जाईल तर यावरून C आढळू शकतो की C हा 0 7 इनटू लॅम्बडा इनटू ryy पेक्षा कमी असेल तर 0 7 लॅम्बडाचे मूल्य आपल्याला आधी सापडले जे 80 53 आहे आणि ryy 28 3 आहे तर C मूल्य हे येत आहे आणि C बाय ryy 50 पेक्षा कमी स्थितीत आपण सी 14 15 म्हणून शोधू शकतो तर C या 2 पेक्षा कमी असायला हवा तर किमान ते 14 15 पेक्षा कमी असावे तर आपण बॅटनचे अंतर 1400 मिमी म्हणून प्रदान करू शकतो तर 1400 मिमी आपण प्रदान करू शकतो आता आपण बॅटनचा आकार शोधू तर बॅटनच्या आकारासाठी प्रथम आपल्याला विशिष्ट बोल्ट व्यास प्रदान करावा लागेल तर आपण 20 मि चा बोल्ट देऊया तर एज वरील अंतर मी शोधू शकतो कारण एज वरील अंतर 1 5 गुणिले D 0 D 0 म्हणजे 20 अधिक 2 तर ते 33 मिलीमीटर येत आहे आता प्रभावी डेप्थ इफेक्टिव्ह डेप्थ मी शोधू शकतो की आपल्याला कोरल तरतुदीनुसार माहित आहे जे S अधिक C y y बरोबर असेल तर प्रभावी खोली किमान ही 220 असेल जी आपल्याला मिळाली आहे एस अधिक 2 गुणिले Cyy मूल्य 24 4 देत आहे तर हे 268 8मिमी होत आहे आणि कोणत्याही परिस्थितीत ते 2 B2 B पेक्षा मोठे असावे म्हणजे 2 गुणिले 100 म्हणजे फ्लेंजची फ्लेंज रुंदी तर हे 200 आहे म्हणजे ते ठीक आहे तर प्रभावी खोली ठीक आहे तर एकूण खोली मी शोधू शकतो एकूण खोली 268 8 अधिक 2 E 2 E म्हणजे E म्हणजे 33 तर मी 334 शोधू शकतो 8 बरोबर तर कदाचित आपण 340 वापरू शकतो बरोबर आणि बॅटनची लांबी मी शोधू शकतो की बॅटनची लांबी 220 अधिक 2 गुणिले 100 समान 420 असेल कारण जर मी बॅटनची ही लांबी विचारात घेतली तर ती ही असेल तर हे S आहे आणि हे B आहे आणि हे B आहे तरS अधिक 2 B ही एकूण लांबी आहे बरोबर तर हे 420 मिलीमीटर देत आहे आणि बॅटनची जाडी मी शोधू शकतो की आपल्याला बोल्टच्या आतील अंतराचा एक पंचमांश माहित आहे म्हणजे 220 अधिक 2 गुणिले 50 तर ते येत आहे 6 4 कदाचित आपण त्यासाठी 8 देऊ शकतो त्यामुळे बॅटनचा आकार 420 बाय 340 बाय 8 असा ठरवता येतो तर बॅटन प्लेटचा आकार आपल्या ला सापडला की हे 340 आहे आणि हे 420 आहे बरोबर तर अशा प्रकारे आपण बॅटनचे परिमाण शोधू शकतो आता हे एंड बॅटनसाठी खरे आहे हे एंड बॅटन आहे कारण इंटरमीडिएट बॅटनच्या बाबतीत प्रभावी खोली थोडी कमी असेल कलम 7 3 नुसार मध्यवर्ती बॅटनसाठी बॅटनची जाडी त्याच्या तीन चतुर्थांश असेल तर 220 चा तीन चतुर्थांश अधिक 2 गुणिले C y y बरोबर तर ते 220 चा तीन चतुर्थांश अधिक 2 गुणिले C y y म्हणजे 24 4 होईल त्यामुळे 201 6 आणि ते देखील 2 गुणिले 100 पेक्षा मोठे आहे फक्त 200 पेक्षा जास्त बरोबर तर आम्ही 210 बरोबर म्हणण्याप्रमाणे प्रभावी खोली म्हणू शकतो शकतो तर एकूण खोली आपण 210 अधिक 2 गुणिले 33 एज अंतर प्रदान करू शकतो तर 276 कारण एकूण खोली प्रभावी खोली असेल ही प्रभावी खोली D अधिक एज अंतर आहे हे एज बरोबर आहे तर आपण एकूण खोली अशा प्रकारे शोधू शकतो तर आपण 300 बरोबर म्हणून एकूण खोली प्रदान करू शकतो तर आपण बॅटनचा मध्यवर्ती आकार 420 देऊ शकतो कारण लांबी 300 ने समान असेल आणि जाडी देखील समान 8 असेल तर मध्यवर्ती बॅटनचा आकार 420 बाय 300 बाय 8 आहे तर अंतिम बॅटनचा आकार 420 बाय 340 बाय 8 होता त्यामुळे लक्षात ठेवा की बॅटन प्लेटचा आकार एंड बॅटन आणि इंटरमीडिएट बॅटनसाठी वेगळा असतो मध्यवर्ती बॅटनच्या बाबतीत बॅटनचा आकार सर्वसाधारणपणे शेवटच्या बॅटनच्या तीन चतुर्थांश असेल आणि आपल्या ला अंतर देखील सापडले अंतर आम्ही प्रदान करू शकतो म्हणा तर अंतर देखील आपल्याला 1400 बरोबर 1400 मिलीमीटर आढळले तर जेव्हा आपण बॅटन पुरवत असतो तेव्हा हे अंतर 1400 असेल बरोबर हे बॅटन आहे हे एक बॅटन आहे आणि हे दुसरे बॅटन आहे आता आपण अंतिम मेंबर ची रचना करण्यासाठी डिझाइन स्ट्रेंथ शोधू म्हणजे आपण प्रदान केलेले बॅटन जोडणीसाठी पुरेसे आहे की नाही हे पाहू तरडिझाइन फोर्सेस आपण प्रथम मोजू तर आपल्याला माहित असलेली ट्रान्सवर्स शिअर फोर्स 2 5 अक्षीय शक्तीच्या 5 टक्के अक्षीय शक्ती 1150 आहे तर हे 28750 न्यूटन बरोबर येत आहे आणि लाँजिट्युडिनल VLI मी शोधू शकतो की लाँजिट्युडिनल शिअर आपल्याला Vc बाय Ns बरोबर माहित असेल येथे c हे दोन बॅटनमधील अंतर आहे जे 1400 आहे आणि n हे बॅटनच्या दोन समांतर प्रतलांची संख्या आहे तर N हे 2 आहे आणि c हे कमीत कमी गटाच्या मध्यभागीअसलेले ट्रान्सवर्स अंतर आहे तर बाउल गटाच्या मध्यभागी किमान आडवे अंतर तर हे 220 अधिक 2 गुणिले 50 बरोबर आहे जर आपण येथे पाहिले तर माफ करा हे s आहे s हे अंतर आहे तर या ठिकाणी आपण हे सांगत आहोत हे अधिक हे अधिक हे बरोबर आहे तर जर मी हे मूल्य ठेवले तर व्ही 28750 गुणिले 1400 गुणिले 2 गुणिले 320 असे आढळू शकते तर हे मूल्य 62891 न्यूटन असेल त्याचप्रमाणे मोमेंट देखील आपण शोधू शकतो की बॅटन मोमेन्ट Vc भागिले 2 N देखील विकसित केले जाईल तर मी हे मूल्य शोधू शकतो V जे आपल्याला माहित आहे 28750 आणि c हे 1400 आहे जे 2 गुणिले N हे बॅटनच्या दोन समांतर प्रतलांचे अंतर आहे तर हे येत आहे 10 06 गुणिले 10 सी घातांक 6 न्यूटन मिलिमीटर तर आता आपल्याला मिळणारी डिझाइन फोर्स आपण तपासू म्हणजे आपण एंड बॅटनची तपासणी करू आणि इंटरमीडिएट बॅटनची तपासणी करू तर दोन्ही ठिकाणी आपण तपासू तर एंड बॅटनसाठी प्रथम आपण एंड बॅटन शियर स्ट्रेस बघूया मी शोधू शकतो की क्षेत्रफळाच्या दृष्टीने शियर स्ट्रेस 62891 असेल जो 340 बाय 8 आहे तर 23 12 आणि हे मूळ 3 गॅमा एम 1 द्वारे Fy पेक्षा कमी असावे तर ते 131 22 आहे बरोबर तर ते ठीक आहे त्याचप्रमाणे ब्रँडिंग स्ट्रेस आपण शोधू शकतो की बेंडिंग स्ट्रेस आपल्याला 6 मीटर बायTd स्क्वेअर माहित आहे तर 6 मी म्हणजे 10 06 गुणिले 10 घातांक 6T म्हणजे 8 आणि Dम्हणजे 340 चौरस तर हे येत आहे 65 27 मीटर बार आणि तो 255 1 1 पेक्षा कमी असावा म्हणजे 227 तर हे देखील ठीक आहे त्यामुळे हे सुरक्षित आहे तर आता आपण तपासलेले अंतिम बॅटन आपण मध्यवर्ती बॅटन तपासू मध्यवर्ती बॅटन शिअर स्ट्रेस जास्त असेल कारण क्रॉस सेक्शन कमी आहे कमी खोली आहे तर शिअर स्ट्रेस 62891 गुणिले 300 गुणिले 8 26 2 असेल 131 22 पेक्षा कमी जे आपल्याला आधी सापडले आहे आणि त्याचप्रमाणे बेंडिंग स्ट्रेस 6 गुणिले 10 06 गुणिले 10 चा घातांक 6 भागिले 8 गुणिले 300 चौरस 83 83जे 227 मीटर बारपेक्षा कमी आहे तर याचा अर्थ असा आहे की मध्यवर्ती बॅटनचा आकार देखील फोर्स च्या दृष्टिकोनातून योग्य आहे आता आपण जोडणीसाठी जाऊ जोडणी म्हणजे येथे आपण बोल्ट जोडणीसाठी जात आहोत आणि शिअर आणि बेंडिंग यामुळे आपल्याला बोल्टची रचना करावी लागेल तर जसे आपण 20 मिमी व्यासाचा बोल्ट वापरत आहोत तर मी शोधू शकतो की शिअर स्ट्रेंथ शिअर स्ट्रेंथ डिझाइन शिअर स्ट्रेंथ a n b f u b बाय रूट 3 गॅमा m b असेल आणि ती सिंगल शिअर असेल कारण ते एकच शिअर असेल तर मी n n n s चे मूल्य 1 रूट 3 गुणिले 1 म्हणून विचारात घेऊ शकतो 25 गुणिले 400 तर ते येत आहे 45 27 किलो न्यूटन आणि आपल्याला माहित आहे की किमान पिच 50 मिमी 2 5 d किमान वय आपण 35 मिमी 1 5d म्हणू शकतो ते म्हणजे 33 तर 35 मिमी किमान पिच माफ करा 33 मिमी येत आहे तर आपण 35 देऊ शकतो आणि ते 50 येत आहे मी 60 बरोबर म्हणू शकतो म्हणून जर मी 60 म्हणून पिच आणि 35 म्हणून वय दिले तर मी Kb चे मूल्य 0 53 e बाय 3 d 0 p बाय 3d 0 वजा 0 25 पासून जर मी गणना केली तर मी Kb चे मूल्य 0 53 म्हणून शोधू शकतो बोल्ट मूल्य असलेल्या बोल्टची वहन शक्ती 2 5 गुणिले K b गुणिले d गुणिले T T हे 8 गुणिले f u गुणिले गॅमा m b गॅमा m b मूल्य 1 25 आहे तर जर मी गणना केली तर मला 69 5 किलो न्यूटन मिळतील तर बोल्टचे मूल्य या VdSb आणि Vdpb पेक्षा कमी असेल म्हणजे 45 27 किलो न्यूटन तर बोल्टचे मूल्य आपण आता शोधू शकतो की आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या आपण शोधू शकतो बोल्टची संख्या मी शोधू शकतो की मला बोल्टच्या मूल्यानुसार 62891 मिळालेला फोर्स 45 27 10 क्यूब हे न्यूटन ठीक आहे त्यामुळे 1 39 म्हणजे मी 1 39 देऊ शकतो याचा अर्थ मी 2 प्रदान करू शकतो परंतु मी 4 बोल्ट प्रदान करेन कारण ते केवळ एकाच कृतीमुळे येत नाही तर ते केवळ शिअर किंवा मोमेंट मुळे येत नाही तर ते एकत्रित कृतीमुळे देखील येत आहे तर एकत्रित कृतीसाठी मला तपासावे लागेल तर एकत्रित कृतीसाठी हे 2 पुरेसे आहे जर फक्त शिअर फोर्स असेल परंतु मोमेंट देखील असेल तर मला एकत्रित कृती शोधावी लागेल आणि नंतर आपल्याला हे 4 नंबरचे बोल्ट ठीक आहेत की नाही हे तपासावे लागेल तर शिअरमुळे प्रत्येक बोल्टमधील फोर्स 62891 बाय 4 असेल म्हणजे 15723 न्यूटन म्हणजे 15723 न्यूटन तर हे आपल्याला आत्ता मिळाले आहे जर आपण 4 बोल्ट प्रदान केले तर मला पिच आणि धार काय असेल ते शोधावे लागेल आता एकूण खोली ज्ञात आहे जी निश्चित आहे बरोबर म्हणजे d एकूण खोली d आहे तर मी हे पिच शोधू शकतो जर हे P असेल तर पिच d वजा 2 E भागिले 3 असेल बरोबर तर यासाठी अंतिम बॅटन D 340 वजा आहे समजा आपण P प्रदान करतो तो 35 आहे तर 2 गुणिले 35 बरोबर भागिले 3 तर हे 90 मिमी होत आहे तर आपण पिच 90 मिमी म्हणून देऊया ठीक आहे तर जर पिच 90 मि असेल तर जर आपण मोमेंट पाहिला तर मोमेंट तुम्ही एकाच ओळीत बोल्ट दिला होता तसा असेल तर मला या बोल्टमधील मोमेंट शोधायचा आहे या बोल्टमधील मोमेंट बरोबर आणि मोमेंट असे कार्य करेल तर मला बेरीज r वर्ग बेरीज r वर्ग शोधायचा आहे तर ते 45 असेल कारण एकूण 90 आहे आणि हे 90 असेल तर एक्स्ट्रीम बोल्टचे अंतर 135 असेल तर बेरीज आर स्क्वेअर 45 स्क्वेअर अधिक 135 स्क्वेअर गुणिले 2 गुणिले 2 बाजू असेल तर बेरीज r स्क्वेअर 40500 मिलीमीटर स्क्वेअर होईल तरमोमेंट शी निगडीत फोर्स म्हणा की मला सापडलेल्या मोमेंट शी निगडीत Fm फोर्स ही m r बाय समेशन r स्क्वेअरच्या बरोबरीची आहे तर m आपल्याला आधी 10 06 मोमेंट मिळाले आपण थेट बटणावर आलो आणि r हा कमाल मोमेंट असेल जो एक्स्ट्रीम बोल्ट वर विकसित होईल तर r हा 135 असेल आणि बेरीज r चा वर्ग 40500 असेल तर जर आपण गणना केली तर मला 33533 न्यूटन म्हणून मूल्य मिळेल तर परिणामी फोर्स आता मी शोधू शकतो की परिणामी फोर्स काय असेल एक म्हणजे Fm आणि Cr म्हणतात की Fs या दिशेने आहे तर r मी शोधू शकतो की Fs स्क्वेअर 15723 स्क्वेअर अधिक Fm स्क्वेअर 33533 स्क्वेअरवर मूळ आहे जे 37036 न्यूटन म्हणजे 37 किलो न्यूटन येत आहे आणि ते 45 26 किलो न्यूटन पेक्षा कमी आहे कारण बोल्टचे मूल्य 45 26 किलो न्यूटन आहे तर परिणामी फोर्स 37 किलो न्यूटन होत आहे आणि जी बोल्ट मूल्यापेक्षा कमी आहे तर ते ठीक आहे तर एकत्रित कृतीमुळे देखील जोडणी ठीक आहे आता आपण कॉम्बिनेशन मुळे मध्यवर्ती नमुना तपासू तर मध्यंतरीच्या नमुन्यासाठी अशाच प्रकारे आपण शिअर फोर्स शोधू जर मी शिअर फोर्स 62891 भागिले 4 म्हणजे 15723 न्यूटन विचारात घेतली आणि येथे पिच D ही 300 वजा 2 गुणिले 35 भागिले 3 असेल तर ते 77 मिलीमीटर असेल कारण 3 4 बोल्ट प्रदान केले आहेत तर मी शोधू शकतो हे असे असेल हे मूल्य 77 भागिले 2 म्हणजे 38 5 असेल आणि हे मूल्य 77 अधिक 77 भागिले 2 म्हणजेच 115 असेल 5 बरोबर तर मी r चा वर्ग 2 गुणिले 38 5 चौरस अधिक 115 5 चौरस असा शोधू शकतो हे 29645 मिलीमीटर चौरस असेल तर टोकाच्या बोल्टवर Fm या मोमेंट मुळे मिळणारा फोर्स मी शोधू शकतो की mr बाय समेशन r स्क्वेअर m 10 06 गुणिले 10 चा घातांक 6 r he115 5 बाय समेशन r स्क्वेअर आपल्याला 29645 मिलिमीटर स्क्वेअर आढळले तर हे आपल्याला 39195 न्यूटन बरोबर मिळत आहे तर आता परिणामी फोर्स मिळविण्यासाठी आपण हा फोर्स एकत्र करू परिणामी फोर्स 15723 अधिक 39195 चे वर्गमूळ असेल हे येत आहे 42231 न्यूटन म्हणजे 42 23 न्यूटन जे फक्त 45 26 किलो न्यूटन पेक्षा कमी आहे तर आपण जे काही दिले आहे त्या बोल्टची संख्या समान आहे तर आपण येथे काय पाहू शकतो की आवश्यक असलेल्या बोल्टची संख्या थेट शिअर 2 असल्यामुळे होती परंतु आपण अनियंत्रितपणे प्रदान केले आहे याचा अर्थ असा आहे की एकत्रित परिणामामुळे प्रदान केलेल्या बोल्टची संख्या ठीक आहे की नाही हे तपासण्यासाठी आपण अनियंत्रितपणे 4 पर्यंत वाढवले आहे आणि आपण पाहिले आहे की जर आपण 4 संख्येचे बोल्ट प्रदान केले तर ते बोल्टच्या मूल्यापर्यंत पोहोचण्यापूर्वीच जात आहे तर जर आपण बॅटन प्लेट्सच्या रचनेची आकृती पाहिली तर ती अशी दिसेल दोन चॅनेल मधील अंतर 220 आहे आणि विभागाचा आकार ISMC 350 आहे आणि आपण 420 मिलिमीटर बोल्ट देत आहोत आणि आपण देत असलेल्या बोल्टची संख्या 4 आहे आणि मध्यवर्ती बॅटनचा आकार 420 बाय 300 बाय 8 मिलिमीटर असेल आणि शेवटच्या बॅटनचा आकार आपण प्रदान केला आहे 420 बाय 340 बाय 8 मिलीमीटर आणि हे दोन बॅटन मेंबर मधील अंतर आहे बरोबर तर हे उपयुक्त गुणधर्म आहेत जे प्रणालीचे रचना तपशील जाणून घेण्यासाठी आवश्यक आहेत कारण हे रचनेचे परिणाम आहेत ठीक आहे तर रचनेच्या परिणामाचा अर्थ असा आहे की 4 क्रमांकाचा 20 मिमीचा बोल्ट मध्यवर्ती आणि अंतिम बॅटनसाठी वापरला जाऊ शकतो आणि मध्यवर्ती बॅटनसाठी त्याचा आकार हा 420 बाय 300 बाय 8 असावा आणि अंतिम बॅटनचा आकार 420 बाय 340 बाय 8 असावा आणि अंतर 1400 मिमी असावे जे आपल्याला मिळाले आहे आता तेच उदाहरण पुढील वर्गात वेल्ड जोडणी वापरून केले जाईल ठीक आहे तर आजच्या व्याख्यानासाठी धन्यवाद